ट्रान्झिस्टर कट ऑफ रिजन मध्ये जाण्यामुळे होणारे स्विंग लिमिट्स आता आम्ही या एम्पलीफायर च्या स्विंग लिमिट्सचे मूल्यांकन करतो मी येथे जे दर्शविले ते फीडबॅक बायसिंगसह एक कॉमन सोर्स एम्पलीफायर आहे स्विंग लिमिट्स एकूण कॉन्टिटीवर अवलंबून असते जेव्हा जेव्हा एकूण ड्रेन सोर्स व्होल्टेज एकूण गेट सोर्स व्होल्टेज वजा थ्रेशोल्ड व्होल्टेज पेक्षा लहान होते तेव्हा ते ट्रायोड रिजन मध्ये प्रवेश करते त्याचप्रमाणे जेव्हा एकूण ड्रेन करंट शून्य होतो तेव्हा तो कट ऑफ मध्ये प्रवेश करतो तर प्रथम आपण यामधील एकूण कॉन्टिटी चे मूल्यांकन करणे आवश्यक आहे हे ऑपरेटिंग पॉईंट तसेच इन्क्रिमेंटल व्हॅल्यूज आहे ऑपरेटिंग पॉईंट व्हॅल्यूज लिहून मी प्रथम काय करतो हे मी येथे संपूर्ण चित्रात दर्शविले आहे ऑपरेटिंग पॉईंट व्हॅल्यूज अशाप्रकारे असतील VGS 3 व्होल्ट असेल VDS 4 व्होल्ट्स असेल कारण हा नोड येथे मी गृहित धरेल की R2 R1 R2 बरोबर 4 बाय 15 आहे म्हणून हे 4 व्होल्टवर असेल हे 5 व्होल्ट्स वर असेल कारण 10 व्होल्ट चा ड्रॉप देण्यासाठी हे 200 मायक्रोएपीयर 50 kΩ मधून वाहते म्हणून 5 व्होल्ट येथे आहे आणि 200 मायक्रोमॅपीयर करंटला येथे MOS ट्रान्झिस्टर मध्ये 3 व्होल्ट गेट सोर्स व्होल्टेजची आवश्यकता असल्यामुळे सोर्स 1 व्होल्ट असेल तर VGS तीन व्होल्ट आहे आणि ऑपरेटिंग पॉईंटवर VDS 4 व्होल्ट आहे आणि ड्रेन करंट ID हा 200 मायक्रोअँम्पीअर्स आहे तर ID 200 मायक्रोमॅपीयर आहे आता इन्क्रिमेंटल कॉन्टिटी बद्दल काय आम्ही इन्क्रिमेंटल पिक्चर लिहू आणि मूल्यमापन करू शकतो आपण कोर्सच्या अगदी सुरुवातीलाच चर्चा केल्याप्रमाणे इन्क्रिमेंटल पिक्चर ची उपयुक्तता केवळ वाढीची गणना करणे होय आणि मग आम्ही एकूण मिळविण्यासाठी ऑपरेटिंग पॉईंटमध्ये जोडतो vi येथे आहे मी असे गृहीत धरत आहे की सर्व कॅपेसिटर त्यांच्यासाठी शॉर्ट सर्किट्ससारखे वर्तन करण्यास पुरेसे मोठे आहेत आणि आमच्याकडे R1║R2 आहे कारण इनपुट सोर्स ला इंटरनल रेसिस्टन्स नसल्याने या ठिकाणी कोणतीही भूमिका नाही आणि आमच्याकडे ट्रान्झिस्टर vGS आहे ज्यात इन्क्रिमेंटल पिक्चर मध्ये सोर्स ग्राउंडवर शॉर्ट केला आहे आमच्याकडे gm vGS आणि RD आणि RL आहे इन्क्रिमेंटल पिक्चर मध्ये सोर्स शून्य व्होल्ट वर आहे म्हणजे इन्क्रिमेंटल सोर्स व्होल्टेज शून्य आहे म्हणजेच सोर्स व्होल्टेज मुळीच बदलत नाही ऑपरेटिंग पॉईंटवर ते एक व्होल्टवर होते इन्क्रिमेंट शून्य आहे ते 1 व्होल्ट वर राहील इन्क्रिमेंटल गेट व्होल्टेज vi आहे आणि इन्क्रिमेंटल ड्रेन व्होल्टेज gm RD ║ RL vi आहे आणि अर्थातच इन्क्रिमेंटल ड्रेन करंट iD म्हणजे gm vGS शिवाय काही नाही मला या या ऑपरेटिंग पॉईंट कॉन्टिटी ना VGS0 आणि VDS0 आणि ID0 असे म्हणू द्या आणि इन्क्रिमेंटल कॉन्टिटी vGS vi अशा असतील कारण गेट वर तुमच्याकडे vi आहे आपल्याकडे सोर्स शून्य आहे आणि vDS gmRD ║RL vi आणि हे विशिष्ट प्रकरण हे ज्यामध्ये 200µS 25kΩ vi 5v आणि इन्क्रिमेंटल ड्रेन करंट iD gm vi 200µS vi आता एकूण कॉन्टिटी मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे याची ऑपरेटिंग पॉईंटला इन्क्रिमेंटल कॉन्टिटी मध्ये मिळवले पाहिजे VGS म्हणजे VGS0 vi आहे या विशिष्ट सर्किटमध्ये जे 3 व्होल्ट vi आणि VDS VDS0 gm RD ║RL vi जे 4 v 5 vi आहे आणि एकूण ड्रेन करंट ID ID0 gmvi 200 µA 200 µS vi आहे म्हणून आता आपल्याकडे एकूण कॉन्टिटी VGSVDS कीID आहे या अर्थ असा की vi चे जे काही व्हेरिएशन आहे प्रत्येक क्षणी आपल्याला माहीत आहे VGS आणि VDS तर जेव्हा तो ट्रायोड रिजन मध्ये प्रवेश करतो किंवा तो कट ऑफ होतो आणि असेच तेव्हा आपण गणना करू शकतो प्रथम आपण ट्रायोड रिजन द्वारे लागू केलेल्या मर्यादे कडे पाहूया आता ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजन मध्ये आहे जर VDS ≥VGS VT आणि अन्यथा एक VDS ≤ VGS VT तो ट्रायोड रिजन मध्ये प्रवेश करतो आता या लिमिट चे मूल्यांकन करण्यासाठी आम्हाला येथे एकूण कॉन्टिटी मध्ये बदलणे आवश्यक आहे तर तो सॅच्युरेशन मध्ये राहण्यासाठी VDS जे VDS0 gmRD║ RL vi ≥ VGS VGS0 vi VT इतके आहे ही इनीक्वालिटी रिअरेंज करून आपल्याला मिळाले vi ≤ VDS0 VGS0 VT 1 तर जोपर्यंत vi हे यापेक्षा कमी असेल तोपर्यंत हे लिमिट असेल ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन रिजन मध्ये असेल आता ट्रान्झिस्टर ट्रायोड रिजन मध्ये का प्रवेश करू शकेल हे अंतर्ज्ञानाने स्पष्ट झाले आहे गेट पॉझिटिव्ह स्विंग करत असताना हे घडते म्हणजेच जेव्हा vi पॉझिटिव्ह आहे तेव्हा गेट व्होल्टेज वाढतो त्यापलीकडे हा कोशंट व्होल्टेज आहे आणि जसे गेट व्होल्टेज वाढते तसे ड्रेन करंट वाढतो आणि जसा ड्रेन करंट या दिशेने वाढत जाईल तसेच ड्रेन व्होल्टेज कमी होईल कॉमन सोर्स एम्पलीफायर च्या इन्क्रिमेंटल गेन वरुन हे देखील स्पष्ट आहे जे नकारात्मक आहे म्हणजेच जेव्हा vi सकारात्मक असेल तेव्हा इथली इन्क्रिमेंट नकारात्मक होईल तर गेट वर जाताना ड्रेन खाली येते तर तुम्ही पाहू शकता की हे ट्रायोड रिजन कडे जाण्याचा प्रकार आहे या लिमिटचा अर्थ काय सर्व प्रथम हे काय आहे ऑपरेटिंग पॉईंटवर असलेल्या कोशंट अवस्थेत ड्रेन आणि गेट दरम्यानचे विभाजन आहे हे VDS0 च्या इथे आहे आणि हे VGS0 च्या इथे आहे असे समजू VDS0 तिथेच आहे मी हे स्तर VGS0 तेथे दर्शवितो म्हणून आपण मोठ्याने प्रारंभ करता तसे मोठे विभाजन मर्यादा vi साठी असेल कारण त्यानंतर अजून पुढे जाण्यासाठी बरीच जागा उपलब्ध आहेत गेट व्होल्टेज ला वाढवावे लागते आणि ट्रायोड रिजन मध्ये प्रवेश होईपर्यंत ड्रेन व्होल्टेज कमी करावे लागते म्हणूनच जर आपण ड्रेन आणि गेटच्या दरम्यान मोठ्या विभाजना पासून सुरुवात केली तर लिमिट अधिक असेल आणि नंतर तेथे प्लस VT असेल कारण ड्रेन गेट व्होल्टेजच्या खाली जाऊ शकतो परंतु एक VT पेक्षा जास्त नाही म्हणून आमच्याकडे एक अतिरिक्त VT आहे डीनॉमिनेटर मध्ये आपल्याकडे gm RD ║ RL गेन आहे प्लस एक देखील आहे आणि आपल्याला हे का मिळते हे आपण इनपुट वरील लिमिट चे मूल्यांकन करत आहोत तर जर गेट व्होल्टेज एका युनिटने वर गेले तर ड्रेन व्होल्टेज गेन युनिट्स द्वारे खाली जाईल आणि जर आपण दोघांमधील विभक्ततेकडे पाहिले तर गेट एका युनिटने वर गेला आहे गेन युनिटद्वारे ड्रेन खाली पडला आहे तर या दोघांमधील विभाजन प्रत्यक्षात एक प्लस गेन युनिटद्वारे कमी झाले आहे तर हे थोडेसे वर जाते आणि हे बरेच खाली येते तर आपल्याकडे डिनॉमिनेटर मध्ये एक प्लस गेन आहे तर या एक्सप्रेशन ला अर्थ प्राप्त होतो आणि या स्विंगची लिमिट वाढविण्याकरिता या ट्रायोड रिजन च्या स्थितीमुळे आपल्याला मोठ्या VDG0 सह कार्य करावे लागेल म्हणजे कोशंट स्थितीत ड्रेन आणि गेट दरम्यान मोठे अंतर आहे ड्रेन गेट जवळ पुरेसा बायस केला पाहिजे जेणेकरून तो ट्रायोड रिजन पासून खूप दूर असेल तर आपल्याला खूप मोठी स्विंग लिमिट मिळेल